बरोबर

तर आपण अँटिनाच्या मॉडेलिंगबद्दल आपल्या चर्चेत पुढे जाऊ आणि शेवटी आपण ज्या भागावर कॉम्प्यूटेशनल इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सचा योग्य वापर करायचा त्या भागात पोहोचलो तर आपण आधी जे बोललो ते असे होते की वास्तवात तुम्ही अशी कल्पना करा की तुम्हाला एखादा अँटिना माहित आहे मी काही व्होल्टेज स्त्रोत त्यास जोडतो ठीक आहे काही RF स्त्रोत मला काही माहिती प्रसारित करायची आहे आपण म्हणालेली समस्या अशी आहे की वायरच्या लांबीसह करंट कसा वितरित होत असतो हे आम्हाला सामान्यत माहित नसते म्हणजे मला जोडण्याच्या बिंदूवर चालू व्होल्टेज काय आहे हे माहित आहे परंतु E च्या इथे तर आपण काय करतो ते म्हणजे CEM सिद्धांताद्वारे करंट काय आहे आणि आपल्याला बाउंड्री कंडिशन नक्की मदत करतील ठीक आहेत ही एक गोष्ट आहे जी नेहमी निसर्गामध्ये गोष्टी निश्चित करते बरोबर लांबी J हे स्पेस चे फंक्शन म्हणून काय आहे हे मला माहित नाही तर मी A ची गणना कशी करू शकतो मी H ची गणना कशी करू शकतो E ची गणना कशी करू शकतो तर आपण सध्या काय करूया की हे करंट काय आहे हे शोधण्यासाठी CEM सिद्धांताचा वापर करू आणि बाउंड्री कंडिशन नक्कीच आपल्याला मदत करतील ठीक आहे ही एक गोष्ट आहे जी नेहमी निसर्गाच्या गोष्टी निश्चित करते बरोबर बाउंड्री कंडिशन ही सक्ती करतील उदाहरणार्थ टेंजेन्शिअल फील्ड्स संरक्षित केले पाहिजेत फील्ड कंडक्टरवर शून्य असले पाहिजे आणि असे बरेच काही ठीक आहे आता मला सांगू द्या की रिअलिस्टिक अँटिना मॉडेलिंग करायला बराच क्लिष्ट आहे तर संगणकीय पद्धतीने हे कसे करावे याचे प्रथम प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आपण आणखी सोपी ग्रहीतके करू तर एक सोपे करून देणारे गृहीतक असे आहे की z अक्षावर आपला करंट स्रोत घेऊ परंतु अत्यंत पातळ केल्याने वायर खूप पातळ होईल तर a या त्रिज्यासह येथे पातळ वायर ठीक आहे नंतर आपण त्यास मोठे कसे करावे याविषयी प्रशंसा करू शकतो परंतु आपल्याला हे देखील समजेल की अगदी बनविणे देखील म्हणजे या त्रिज्याला लहान ठेवणे ही एक आव्हानात्मक समस्या आहे तर फक्त एक गोष्ट म्हणजे आपण लॅम्बडा बरोबर तुलना केली तर ती लहान गोष्ट आहे ती अपरिमित रित्या मोठी करत नाही तर वायरची ही त्रिज्या लांबीच्या तुलनेत खूपच कमी आहे हे गृहीतक आहे ठीक आहे या धारणे अंतर्गत आपण पुन्हा एक प्रकारचा दावा करू शकतो की करंट z दिशेने निर्देशित होईल बरोबर त्रिज्या खूपच कमी असल्याने करंट अनुलंब दिशेने जात आहे तर आपल्याकडे भाषा गोष्टी असणार नाहीत जसे की करंट वर्तुळाकार फिरून वरती जात राहील असे तेव्हा घडू शकते जेव्हा त्रिज्या मोठी होत जाईल परंतु जर हे परिमाण खूपच लहान असेल तर करंट वर जात आहे म्हणून z निर्देशित प्रवाह हीदेखील एक धारणा आहे तर आपण केलेली ही दोन गृहितक आहेत आणि यावर आधारित आपण हे कसे सोडवू शकतो ते पाहू बरोबर आहे आता जेव्हा आपण या मॅग्नेटिक वेक्टर पोटेन्शियल A आणि स्केलर वेक्टर स्केलर पोटेन्शियल ϕ च्या दृष्टीने इंटिग्रल इक्वेशन काढली होती A च्या डायव्हरजन्स साठी आपण केलेली निवड आणि आपण याला काय म्हणतो लॉरेन्त्झ गेज कंडिशन्स बरोबर तर हे होते हे आपल्या समजां नुसार कसे सुलभ केले जाईल कोणते घटक लक्षात ठेवा A हा एक फॉर्म कोणता आहे A हा फॉर्म कॉन्व्होल्यूशन convolution बरोबर आहे तर काय फॉर्म काय बनवेल मी हे आणखी थोडेसे अजून कसे सुलभ करू शकेन विद्यार्थीः जोरात विद्यार्थी डायव्हरजन्स असेल डायव्हरजन्स होईल विद्यार्थी होईल A फक्त z दिशेने आहे बरोबर आहे तर फक्त z घटक बरोबर कारण A हा J कडून येत आहे हे इथे आणि जर J कडे फक्त z घटक आहेत तर A मध्ये देखील फक्त z घटक असणार आहेत बरोबर आहे पुढील गोष्ट म्हणजे आमच्याकडे इलेक्ट्रिक फिल्डशी संबंधित पोटेन्शिअल च्या बाबतीत बरोबर ते इथले हे रिलेशन होते तर आपण मॅग्नेटिक फिल्डमध्ये जात नाही आपण इलेक्ट्रिक फिल्डच्या दुसर्या मार्गावर जाणार आहोत मी H व नंतर H पासून E पर्यंत जाऊ शकलो असतो कोणाचा काही अंदाज आहे का की ते थेट A आणि ϕ पासून E कडे का जात आहेत मी E का जात आहे विद्यार्थीः पुन्हा बोला मॅग्नेटिक वेक्टर पोटेन्शियल हे विद्यार्थीः नाही A हे मॅग्नेटिक वेक्टर पोटेन्शियल आहे विद्यार्थीः आपल्याला A शोधला पाहिजे विद्यार्थी आपल्याकडे h आणि u मधील एक संबंध आहे विद्यार्थीः नाही विद्यार्थीः आपण नाही वापरु शकत ओहम्स् लॉ हा रेझिस्टरमध्ये जसा आहे तसा वैध प्रकारचा नाही येथे जरा जास्त क्लिष्ट आहेबरोबर J हा E च्या प्रमाणात होणार नाही माझा प्रश्न असा आहे की एकदा मला A मिळाली की फिल्ड मिळवण्यासाठी आपण सामान्यतः काय करतो तर मी कसे लिहावे योग्य आहे विद्यार्थीः आम्हाला सापडेल आणि मी शोधू शकतो विद्यार्थीः नाही माझा प्रश्न असा आहे माझ्याकडे A आहे मला A कडून फील्डकडे जायचे आहे बरोबर तर मला एकदा A मिळाला की मी H पर्यंत जाऊ शकतो आणि H कडून E पर्यंत जाऊ शकतो H चा कर्ल घेऊन परंतु त्याऐवजी मी थेट A आणि ϕ च्या भाषेत E लिहित आहे येथे मला अधिक काम करावे लागेल कारण मला ϕ देखील शोधणे आवश्यक आहे पूर्वी मी फक्त A वापरला असल्यास मला लगेच सरळपणे H मिळू शकेल म्हणून जेव्हा मी माझ्या मॅक्सवेलची समीकरणेMaxwell's equations लिहितो तेव्हा या समस्येचे निराकरण करण्यात मला मदत होईल अशा कोणत्याही गोष्टीची अंमलबजावणी कशी करावी बाउंड्री कंडिशन या बाउंड्री कंडिशन मला मदत करणार आहेत तर जर आपल्यास धातूच्या तारासाठी एक योग्य कल्पना आहे जी परिपूर्ण कंडक्टर आहे परिपूर्ण कंडक्टर वर मी H किंवा E वर कोणत्या प्रकारच्या बाउंड्री कंडिशन घालू शकतो विद्यार्थीः E E बरोबर कारण कंडक्टरच्या आत इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे कंडक्टरच्या आत फील्ड चा वापर 0 करावयाचा असे माझे ध्येय आहे तर त्यासाठी मला इलेक्ट्रिक फील्डची आवश्यकता आहे म्हणूनच मी A वरुन ϕ कडे जात आहे म्हणूनच मी येथे ϕ लिहिले आहे आणि ϕ एकत्र जोडलेले मला E देणार आहेत तर मी इलेक्ट्रिक फील्ड का लिहित आहे हे फक्त पुढच्या नियोजनाचा विचार करीत आहे विद्यार्थी घटक चुंबकीय आहेत विद्यार्थी टेंजेन्शिअल नाही आपण कंडक्टरमध्ये H वर टेंजेन्शिअल कंडिशन कशी लागू करता इलेक्ट्रिक कंडक्टर मध्ये विद्यार्थी सामान्य होण्यासाठी होय तर आपल्याला जे फिल्ड स्वतः 0 कडे जात आहे अशा असलेल्या फिल्ड शी करार करणे सोपे होईल ही सर्वात सोपी बाउंड्री कंडिशन आहे बरोबर तर हे E आता कसे सुधारित होते तर या सर्व संज्ञा येथे येथून बाहेर घेऊ तर आता मला मिळणार आहे आता काय आता मला गुणधर्म इथे वापरावा लागेल बरोबर मला इथे आठवण होईल काय सध्या करंट साठी कसा तरी निराकरण करण्याचा माझा हेतू आहे बरोबर विद्यार्थीः G हा कोणत्या प्रकारचा आहे विद्यार्थी विद्यार्थी A नाही होय म्हणूनच आपण ही समजूत वापरली की हे फंक्शन नाही विद्यार्थीः z दिग्दर्शित केले जाऊ शकते परंतु ते नाही होता होय कारण ते सर्व या मार्गाने चालत आहेत इकडे तिकडे गोलाकार फिरत नाही विद्यार्थी तर त्यांना हे माहित आहे की तिथे आहे परंतु तरीही तेथे स्थिर आहे हे आपल्याला माहित आहे की जर a लहान नाही तर जर त्रिज्या लहान नसेल तर ते भोवती फिरतील मग ते x आणि y आणि z चे फंक्शन बनतील हेलिक्स कल्पना करा बरोबर मी हेलिक्स वर आहे तिथे x आणि y वर अवलंबून आहे तुम्हाला माहित आहे की पूर्णपणे फक्त z नाही तर मग ही समज जशी होत जाईल म्हणजे ती येथे योग्य होणार नाही बरोबर तर सर्वसाधारणपणे 3 D कॉन्व्होल्यूशन बरोबर माझ्याकडे ही सर्वात सामान्य अभिव्यक्ती आहे बरोबर G चे J सह कॉन्व्होल्यूशन झाले आहे ठीक आहे मी प्राइम कोऑर्डिनेट्स वर इंटिग्रेट करत आहे ठीक आहे म्हणून आपल्याला एक अभिव्यक्ती मिळाली आहे जिथे माझ्याकडे इलेक्ट्रिक फील्ड आहे डाव्या बाजूला माहिती आहे आतापर्यंत इलेक्ट्रिक फील्ड ज्ञात आहे म्हणून आतापर्यंत असे दिसते की इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय ते माहित नाही तर मी म्हणालो की आपण तिथे आलो आहोत तर मी येथे एक प्रश्न चिन्ह ठेवणार आहे G ज्ञात आहे J ज्ञात नाही ठीक आहे तर मी काय म्हणू शकतो की या समस्येमध्ये बरेच अज्ञात आहेत जर मला माहित E देखील नसेल तर आणि J सुद्धा हे मला माहित आहे की मी त्याचे निराकरण करू शकतो परंतु मला E माहित आहे काय होय कारण इलेक्ट्रिक फील्ड काय आहे ते कोठेही आत आणि पृष्ठभागावर आहे बरोबर एकूण E 0 आहे बरोबर आता मी येथे लिहिलेले हे इलेक्ट्रिक फील्ड काय आहे हे समीकरण 1 मधील एकूण इलेक्ट्रिक फील्ड आहे होय ना हे असे फील्ड आहे जे घडत आहे अशी कल्पना करा की अँटिना मधून जाणारा एक प्लेन आहे बरोबर तो प्लेनअँटिना वर करंट करत आहे तो करंट J आहे तर तेथे एकूण किती फील्ड आहेत तेथे असे फील्ड आहे जे या करंटद्वारे प्रेरित करंटद्वारे तयार केले जाते आणि नंतर असे एक फील्ड आहे जे रिसिविंग अँटिनाच्या स्त्रोतामुळे आधीपासूनच अस्तित्वात आहे ही एक वेव आहे जी स्रोतावर पडत आहे ट्रान्समिटिंग अँटिनाच्या बाबतीत असे एक फिल्ड असणार आहे जे जनरेटर द्वारे उत्पन्न झाले आहे हे बरोबर ते स्थानिक असू शकते उदाहरणार्थ मी एका बिंदूवर व्होल्टेज स्त्रोत जोडतो म्हणून येथे इलेक्ट्रिक फील्ड आहे परंतु इतर कोठेही नाही त्यामुळे सामान्यपणे या E इन्सिडेंट अधिक E स्कॅटरडscattered विखुरलेले होणार आहे बरोबर म्हणून हे प्रत्यक्षात इथे विखुरलेले फील्ड आहे E विखुरलेले अर्थात विखुरलेले प्रेरित करंटमुळे विद्यार्थीः होय पण ते काही अर्थाने E इन्सिडेंट ला रद्द करत नाही मला असे म्हणायचे आहे की तुम्ही E इन्सिडेंट ला विसरू शकत नाही ठीक आहे तर म्हणूनच एकूण फील्ड हे दोन्ही मिळून तयार झाले आहे आणि हे दोन्ही एकत्र मिळून 0 आहे तर हे समीकरण 1 नंतर हे सोपे केल्यानंतर असे होते वजा E इन्सिडेंट बरोबर आहे मी वर E इन्सिडेंट लिहिणार आहे आणि येथे z ठेवणार आहे कारण मी फक्त सामायिक z बद्दल बोलत आहे विद्यार्थीः विद्यार्थी आणि मी असल्यास विद्यार्थीः हा प्रकार आहे विद्यार्थी सुरुवात करा याला म्हणूया कारण ते आहेत कारण आपण शक्ती बाहेर पाडत नाही कारण मी नाही हो ठीक आहे म्हणून आपण नंतर सोर्स मॉडेलिंगवर येऊ परंतु मी फक्त एक उदाहरण देतो समजा हा माझा अँटिना आहे ठीक आहे मी त्याभोवती काही व्होल्टेज स्रोत जोडला आहे म्हणूनच हा व्होल्टेज स्त्रोत येथे अजून काही इलेक्ट्रिक फिल्ड तयार करेल बरोबर आहे तर त्या इन्सिडेंट फिल्ड फक्त तेथेच वैध आहे व्होल्टेज स्त्रोताच्या बाहेर आपल्याला कोणतेही इलेक्ट्रिक फील्ड सापडणार नाही परंतु यामुळे आता येथे करंट तयार झाला आहे तर तुमच्याकडे दोघेही येथे आहेत यामधून हे एक विखुरलेले फिल्ड तयार होईल विद्यार्थीः इन्सिडेंट फिल्ड तेथे असणार आहे तर जर मी इथल्या काही बाबींचा विचार केला तर तेथे व्होल्टेज स्त्रोतामुळे तयार झालेले इन्सिडेंट फिल्ड असेल आणि सारख्या फिल्डमुळे घटना घडण्यास सुरवात होईल दोघेही तिथे असणार आहेत हे असे नाही कारण मी हे जोडले आहे आता मी प्रेरित करंटमुळे तयार केलेल्या या फिल्डकडे दुर्लक्ष करू शकतो लक्षात ठेवा प्रेरित करंट एक फील्ड तयार करते आणि ते त्यास विखुरलेले फील्ड म्हणतात प्रेरित फील्ड प्रेरित करंट विखुरलेले फील्ड नाही ज्या आपण ठेवू शकता अशा दोन संज्ञा आहेत ठीक आहे तर आता मला माहित आहे की हे प्रश्न चिन्ह एक बरोबर चिन्ह बनते मला हे माहित आहे की डाव्या बाजूने मला प्रेरित करंट आणि विखुरलेले फील्ड आहे आणि J वगळता सर्व काही मला माहित आहे आता J इंटिग्रल चिन्हामध्ये अज्ञात दिसत आहे तर हे कोणत्या प्रकारचे इंटिग्रल इक्वेशन आहे प्रथम प्रकारचे फ्रेडहोल्म इंटिग्रल इक्वेशन बरोबर ठीक आहे आता जर तुम्ही जाऊन त्याचे आहे असेल तसे निराकरण केले तर ते थोडेच अडचणीचे ठरणार आहे कारण येथे हा 3 D कॉन्व्होल्यूशन आहे बरोबर आहे तर हे कसे बदलू शकतो ते पाहू